या मॉड्यूलमध्ये आपण इंडस्ट्री 4 0 आणि त्याचे वेगवेगळे पैलू बद्दल चर्चा करणार आहोत सर्व वेगवेगळ्या उद्योगांमध्ये एक अतिशय लोकप्रिय लहर आहे जी जगभरात चालू आहे प्रत्येकाला स्वत ला इंडस्ट्री 4 0 च्या अनुपालनात रूपांतरित करायचे आहे इंडस्ट्री 4 0 साठी वेगवेगळे पैलू महत्वाचे आहेत आणि उद्योगांना आवश्यकतेचे पालन करण्यास सक्षम होण्यासाठी ते समजले पाहिजे पाहिजेत उदाहरणार्थ इंडस्ट्री 4 0 मधील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे पूर्ण ऑटोमेशन स्वयंचलितरण जेथे मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात नसतो तेथे मानवी हस्तक्षेप फार कमी असतो तर उदाहरणार्थ संपूर्ण उत्पादन रेखा उत्पादन प्रकल्पातील संपूर्ण उत्पादन प्रक्रिया कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय अत्यंत स्वायत्त बनविली जाईल आणि म्हणून हे कसे शक्य आहे सेन्सर अॅक्ट्युएटर्स यांच्यात कम्युनिकेशनचे वेगवेगळे पैलू जे आपण आतापर्यंत शिकलो आहोत अशा सर्व तंत्रज्ञानाच्या मदतीने हे शक्य आहे तर हे इंडस्ट्री 4 0 च्या आवश्यकतांचे पालन करण्यासाठी सक्षम तंत्रज्ञान असणार आहेत म्हणून आपल्याला सेन्सर अॅक्ट्युएटर कम्युनिकेशन ऑटोमेशन या सर्व गोष्टी आवश्यक आहेत पण हे कसे केले जाईल या आयओटी उपकरणांच्या मदतीने आणि सीपीएस सायबर फिजिकल सिस्टीम्स या काही गोष्टींच्या सहाय्याने हे केले जात आहे सायबर फिजिकल सिस्टम्स या याविषयी आपण या व्याख्यानांमध्ये पाहणार आहोत तर अशी कल्पना आहे की इंडस्ट्री 4 0 च्या सायबर फिजिकलचे वेगवेगळे सक्षम घटक आहेत त्यापैकी एक म्हणजे सायबर फिजिकल सिस्टीम्स त्याचप्रमाणे इतरही वेगवेगळे घटक आहेत जे आपण या इंडस्ट्री 4 0 या मूलभूत विषयावरील या मॉड्यूलच्या पुढील काही व्याख्यानांमध्ये आपण पाहणार आहोत तर सायबर फिजिकल सिस्टम म्हणजे काय अशा वेगवेगळ्या परिभाषा आहेत ज्या आपल्याला साहित्यात सापडतील आणि लोक अजूनही आयओटी म्हणजे काय सीपीएस काय आहे या दोघांमध्ये काय फरक आहे एम 2 एम म्हणजे काययामध्ये लोक अजूनही गोंधळतात असे वेगवेगळे संबद्ध तंत्रज्ञान आहेत ज्यामध्ये आच्छादित वाव आहे परंतु सायबर फिजिकल सिस्टम ही अशी एक गोष्ट आहे ज्याची व्याप्ती अगदी स्पष्ट आहे तर जसे हे नाव सायबर फिजिकल सूचित करते तरयेथे अशा प्रणाली आहेत जिथे सायबर वर्ल्ड आणि भौतिक जगाचा मजबूत घटक आहे तर या प्रणालींमध्ये सायबर जग आणि भौतिक जग यांच्यात परस्पर संवाद आहे तर हे कसे शक्य आहे तर सायबर भौतिक प्रणाली म्हणजे काय याची एनआयएसटीची व्याख्या पाहूया तर सायबर फिजिकल सिस्टम ज्याला बर्याचदा स्मार्ट सिस्टीम म्हणून ओळखले जाते ते भौतिक आणि संगणकीय घटकांचे सह अभियंता परस्पर संवाद नेटवर्क असतात भौतिक घटक आणि संगणकीय नेटवर्कचे संवाद साधणे तर संगणन म्हणजे सायबर आणि भौतिक म्हणजे मुळात भौतिक जग ज्यामध्ये या प्रणाली कार्यरत आहेत तर या प्रणाली आपल्याला गंभीर पायाभूत सुविधांचा पाया प्रदान करतील तर विविध पायाभूत सुविधा ही सर्व सार्वजनिक पायाभूत सुविधा तसेच खाजगी उद्योगांची पायाभूत सुविधा या सर्व गंभीर पायाभूत सुविधा आहेत पुढील पिढीच्या इंटरनेटमध्ये म्हणजेच इंडस्ट्री 4 0 मध्ये या सायबर फिजिकल सिस्टमचा वापर करुन यास समर्थित केले जाईल तर या सायबर फिजिकल सिस्टमच्या मदतीने या गंभीर संरचनेच्या मदतीने हे सर्व समर्थित केले जाईल म्हणूनच पुढील काही स्लाइड्सद्वारे आपल्याला ही सायबर फिजिकल सिस्टम काय आहेत हे खरोखर समजून घेणे आवश्यक आहे या सायबर भौतिक प्रणालीमुळे जीवनशैली सुधारली जाईल कारण हळूहळू आपण स्मार्ट जगामध्ये जात आहोत जिथे स्मार्ट सेवा देणाऱ्या स्मार्ट सिस्टम असतील तर स्मार्टनेससाठी प्रत्येक बाबतीत स्वायत्तता खूप महत्वाची आहे एकत्रित केलेल्या डेटाच्या आधारे स्वायत्तता आणि सूचना या फार महत्वाच्या आहेत तर एनआयएसटीनुसार सायबर फिजिकल सिस्टमची ही व्याख्या पूर्ण झाली आता प्रश्न असा आहे की सायबर फिजिकल सिस्टम म्हणजे काय परंतु त्यापूर्वी आपल्याला एम्बेडेड सिस्टम काय आहे हे खरोखर समजून घेणे आवश्यक आहे सायबर फिजिकल सिस्टम या एम्बेडेड सिस्टम आहेत तर ही मुळात सायबर फिजिकल सिस्टीम म्हणजे वैचारिक एम्बेड सिस्टम तसेच फिजिकल सिस्टम एकत्रितपणे तुम्हाला जे मिळेल ते सायबर फिजिकल सिस्टम म्हणून विचार करू शकता तर एम्बेडेड सिस्टम म्हणजे काय तर आपल्याकडे असे प्रकारचे सॉफ्टवेअर आहे जे काही प्रकारच्या हार्डवेअरवर कार्य करीत आहे सॉफ्टवेअर हार्डवेअरमध्ये एम्बेड केलेले आहे एम्बेड प्रणाली मोटारींमध्ये बरेच सापडतील वाहनेएअरक्राफ्टमध्ये एम्बेडेड सिस्टम सर्वत्र आढळते आजकाल एम्बेडेड सिस्टमला स्मार्ट बनविण्यासाठी तंत्रज्ञान सक्षम करीत आहेत आणि म्हणूनच या एम्बेडेड सिस्टम बर्याच लोकप्रिय आहेत म्हणून या एम्बेडेड सिस्टम जिथे वापरल्या जातील त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्याकडे मोजणी कम्युनिकेशन आणि नियंत्रण गणना संप्रेषण आणि नियंत्रण क्षमता या काही क्षमता आहेत जिथे वेगवेगळ्या सेन्सरद्वारे आणि एक्टिवेटरद्वारे भौतिक जगाशी संवाद साधला जात आहे उदाहरणार्थ बरीच वैद्यकीय उपकरणे एम्बेड केली आहेत ज्यामध्ये एम्बेडेड सिस्टम आहेत तसेच वाहतूक वाहने संरक्षण प्रणालींमध्ये एम्बेडेड सिस्टम आहेत उदाहरणार्थ रडार आणि इतर भिन्न प्रणालीएअरक्राफ्ट्स वगैरे मध्ये देखील एम्बेडेड सिस्टीम वापरल्या जातात त्या सर्वांमध्ये वेगवेगळ्या एम्बेडेड सिस्टम आहेत रोबोटिक उपकरणे तसेच मॉनिटरिंग आणि फॅक्टरी ऑटोमेशन सिस्टम या सर्वांमध्ये एम्बेड केलेल्या सिस्टम आहेत तर ही सायबर फिजिकल सिस्टम आहे तर आता आपण पुढे जाऊया आणि एम्बेडेड सिस्टम कशी कार्य करते ते पाहू मी तुम्हाला सांगितले आहे की एम्बेड केलेल्या सिस्टम मध्ये संगणकीय क्षमता असते त्यांच्याकडे प्रक्रिया करण्याची क्षमता असते संगणकीय कम्युनिकेशन क्षमता आणि याप्रमाणे इतर क्षमता असतात तर या प्रणाली सायबर भौतिक प्रणाली तयार करण्यात मदत करतील तर सायबर फिजिकल सिस्टम मध्ये आपल्याकडे फिजिकल सिस्टम आहे भौतिक जागा तर ही मुळात सायबर स्पेस आहे ही भौतिक जागा आहे आणि त्या दरम्यानच्या परस्परसंवादामुळे ते सायबर भौतिक प्रणाली बनवेल तर मग या भौतिक जागेत काय आहे भौतिक जागा म्हणजे आम्ही मानवघरे कारखाने ऑटोमोबाईलइत्यादी सारख्या वेगवेगळ्या वास्तविक वस्तूंबद्दल बोलत आहोत उदाहरणार्थ इमारती आणि वेगवेगळ्या वस्तू या कम्युनिकेशन वस्तू इतर वेगवेगळ्या घरगुती वस्तू किंवा सेल फोन कॅमेरा वॉशिंग मशीन रेफ्रिजरेटर या उद्योगांमधील वस्तू हे सर्व वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत या भौतिक ठिकाणी कार्यरत असलेल्या या वेगवेगळ्या वस्तू आहेत तर हे ऑब्जेक्ट्स मुळात विशिष्ट डेटा सेन्स करतील जिथे ते ऑपरेट करीत आहेत त्या ठिकाणी ते वेगवेगळी माहिती सेन्स करतील आणि नंतर येथे दर्शविल्याप्रमाणे काही कम्युनिकेशन साधने वापरतील हा डेटा पुढे पाठविला जाणार आहे हे सेन्सिंग एकदा झाल्यावर हा सेन्सेड डेटा पुढील प्रक्रियेसाठी पाठविला जातो ही प्रक्रिया वेगवेगळे सर्व्हर सर्व्हर फर्म क्लाऊड किंवा काहीही वापरुन केली जाईल तर ते सर्व सायबर स्पेस बनते तर ही प्रक्रिया सायबरस्पेसमध्ये केली जाईल आणि या प्रक्रिये च्या निकालांच्या आधारावर ते परिणाम वेगवेगळे डिव्हाइसेस चालविण्यासाठी भौतिक जागेवर परत पाठविले जातील तर कदाचित ही उपकरणे असू शकतात वॉशिंग मशीन सुरू करणे रेफ्रिजरेटर सुरू करणे जर काही विशिष्ट बाब घडली असेल तर ते घडेल खोलीत वातानुकूलित वातानुकूलन सुरू करणे तर असे म्हणूया की खोलीत तापमान कमी झाल्याचे जाणवते तर त्यांच्या सायबर स्पेस मध्ये आधीपासून प्रोग्राम केलेल्या काही नियमांवर आधारित सर्व्हर मध्ये केलेल्या विश्लेषणाच्या आधारेकार्यवाही होणार आहे आणि एखादे डिव्हाइस चालू करणे किंवा काही मोटर किंवा त्यासारखे काहीही चालविण्याच्या उद्देशाने भौतिक जागा तयार केली जाईल म्हणून मी तुम्हाला दिलेली ही काही उदाहरणे आहेत याचे आणखी सामान्यीकरण केले जाऊ शकते आणि सर्वसाधारणपणे सायबर भौतिक प्रणाली कशी कार्य करते हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो आपण पुढे जाण्यापूर्वी या सायबर भौतिक प्रणाली सीपीएस कसे कार्य करणार आहे याबद्दल थोडेसे समजून घेण्याचा प्रयत्न करूया सीपीएस कसे कार्य करणार आहे जर तुम्ही सायबर फिजिकल सिस्टीमविषयी बोलत असाल तर आपल्याकडे सायबर वर्ल्ड आणि फिजिकल स्पेस आहेत तर काय होणार आहे की ही भौतिक जागा काही माहिती पाठविणार आहे ते सायबरस्पेसला काही विशिष्ट माहिती पाठवणार आहे आणि मग इथे काही निर्णय होणार आहे या निर्णयाच्या आधारावर विशिष्ट क्रिया केली जात आहे आणि या क्रियेच्या आधारे विशिष्ट डिव्हाइसची भौतिक स्थिती बदलली जाईल मुख्यतः परस्परसंवाद डिव्हाइस ते डिव्हाइस दरम्यान परंतु हे मानव व डिव्हाइस देखील असू शकते किंवा ते मानव ते मानव देखील असू शकते तर सर्व प्रकारचे संवाद होणार आहेत आपण ज्या प्रकारच्या लूप बद्दल बोलत आहोत ते अंमलात येणार आहे तर आपल्याकडे सेन्सरच्या मधे एक प्रकारचे लूप आहे आपल्याकडे सेन्सिंग आहे आपण सेन्सर ऐवजी त्यास सेन्सिंग म्हणू तर आपल्याकडे संवेदना नंतर गणना आणि नंतर नियंत्रण या दरम्यान लूप आहे तर सायबर फिजिकल सिस्टम मध्ये या प्रकारचे लूप आहे तर आपल्याला हे समजणे आवश्यक आहे की या सायबर भौतिक प्रणालीं बद्दल विशेष काय आहे आणि सर्व साधारणपणे एम्बेडेड सिस्टम पेक्षा कसे वेगळे आहे तर आपल्याकडे एम्बेड केलेल्या सिस्टम मध्ये आपण डिव्हाइसबद्दल बोलत आहोत जे माहितीवर प्रक्रिया करतील आणि ही माहिती मूलत या डिव्हाइसमध्ये अंतःस्थापित केलेली आहे ती या उपकरणांमध्ये संग्रहित केलेली आहे दुसरीकडे सायबर फिजिकल सिस्टम ही संपूर्ण प्रणाली आहेत जिथे भौतिक घटक आणि सॉफ्टवेअर किंवा सायबर वर्ल्ड यांच्यात संवाद आहे सायबर फिजिकल सिस्टम आणि एम्बेडेड सिस्टममधील पुढील फरक एम्बेड केलेल्या सिस्टममध्ये आहे सामान्यत आपण एका डिव्हाइसबद्दल बोलत आहात आणि सिंगल डिव्हाइस एम्बेडेड सिस्टम मुळात या विशिष्ट डिव्हाइससाठी मर्यादित आहे दुसरीकडे सायबर फिजिकल सिस्टममध्ये आम्ही अशा प्रकारच्या एम्बेडेड सिस्टमच्या नेटवर्क सेटबद्दल बोलत आहोत तर वेगवेगळ्या एम्बेडेड सिस्टमचे नेटवर्किंग सामान्यत सायबर फिजिकल सिस्टममध्ये अस्तित्वात असते एम्बेड केलेल्या सिस्टमकडे मर्यादित कार्ये करण्यास मर्यादित स्त्रोत आहेत दुसरीकडे एक सायबर भौतिक प्रणाली संसाधने प्रतिबंधित नसू शकते आणि तेथे आपण एकाच वेळी मोठ्या संख्येने भिन्न कार्य करू शकता एम्बेड केलेल्या सिस्टममध्ये मुख्य समस्या म्हणजे रिअल टाइम प्रतिसाद आणि विश्वासार्हता दुसरीकडे सायबर फिजिकल सिस्टममध्ये या व्यतिरिक्त मुख्य मुद्दे म्हणजे वेळ आणि सहमती तर सायबर फिजिकल सिस्टम आणि एम्बेड केलेल्या सिस्टममधील फरक प्राथमिक फरक हे आहेत तर येथे सायबर फिजिकल सिस्टमची काही वैशिष्ट्ये आहेत प्रतिक्रियात्मक गणना करणे खूप महत्वाचे आहे आणि जेव्हा मी आपल्याला या अभिप्राय लूप नियंत्रण लूप इत्यादींबद्दल स्पष्ट केले तेव्हा आपण ते पाहिले तर प्रतिक्रियात्मक गणना म्हणजे सतत वातावरणाशी प्रणालीचा संवाद करणे तर मुळात या प्रक्रियेत निरिक्षण केलेले इनपुट आणि आऊटपुटचा क्रम असतो आणि त्यांना योग्य पद्धतीने या यंत्रणेने हाताळले पाहिजे कोणकरन्सी हे खूप महत्वाचे आहे याच्या नावानुसार आपण एकाच वेळी एकाधिक प्रक्रियेच्या अंमलबजावणीच्या सहमतीबद्दल बोलत आहोत तर या समवर्ती प्रक्रिया विशिष्ट अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी माहितीची देवाणघेवाण करतात आणि या ऑपरेशन्स समक्रमित किंवा त्यांच्या ऑपरेशनच्या दृष्टीने किंवा त्यांच्या ऑपरेशनच्या पद्धतींमध्ये एकवचनी असू शकतात सायबर फिजिकल सिस्टमची इतर काही वैशिष्ट्ये आहेत आपण यापूर्वीच एक अभिप्राय नियंत्रण लूप पाहिले आणि मूलत या प्रणालींमध्ये काही प्रकारची नियंत्रण प्रणाली असेल त्यांच्यात काही विशिष्ट प्रतिक्रिया लूपसह नियंत्रण घटक आहेत तर मुळात सेन्सर्स वातावरणामध्ये सेन्स करतात आणि हे अॅक्ट्युएटर्स मुळात त्यास प्रभावित करतात आणि तिथे एक हायब्रिड कंट्रोल सिस्टम आहे जी मुळात जटिल कार्यांसाठी आहे जर एखादे गुंतागुंतीचे कार्य असेल तर साधी नियंत्रण प्रणाली कार्य करणार नाही हे भिन्न नियंत्रण प्रणालीचे नेटवर्क असलेले एक हायब्रिड कंट्रोल सिस्टम आहे जे कार्य साध्य करण्यात मदत करते रिअल टाईम कंप्यूटेशन हे बरेच चांगले समजले गेले आहे आणि सेफ्टी क्रिटिकल एप्लिकेशन्सना समर्थन करते जे सायबर फिजिकल सिस्टमसाठी अतिशय आकर्षक आहे सायबर फिजिकल सिस्टमचे विविध अनुप्रयोग आहेत हेल्थकेअर हे खूप महत्वाचे डोमेन आहे जिथे सायबर फिजिकल सिस्टमचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो तर आरोग्य सेवेमध्ये वैद्यकीय उपकरणे आणि यंत्रणा सर्वात महत्वाचे आहे जे अत्यंत उच्च पातळीवरील गोष्टी मोजते उदाहरणार्थ रुग्णाचे काही शारीरिक पॅरामीटर वैद्यकीय उपकरणे आणि यंत्रणेद्वारे अगदी अचूकपणे मोजली जाणे आवश्यक आहे तर अर्थातच आपण समजून घेऊ शकता की जर आपण थोडा खोलवर विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की सायबर फिजिकल सिस्टम आरोग्याच्या सेवेसाठी अत्यंत आकर्षक असेल उदाहरणार्थ आपण रोबोटिक शस्त्रक्रिया किंवा प्रतिमा निर्देशित शस्त्रक्रियेच्या वापराबद्दल ऐकले असेलच ही सायबर फिजिकल सिस्टमची उदाहरणे आहेत आणि सामान्यत शस्त्रक्रिया किंवा आरोग्य सेवांमध्ये त्यांचा वापर केला जातो मग आम्ही जर द्रवपदार्थाच्या प्रवाहाविषयी बोलत आहोत तर द्रवपदार्थाचा प्रवाह नियंत्रित करणे रूग्णात रक्त प्रवाहावर नियंत्रण ठेवणे वैद्यकीय हेतूंसाठी आवश्यक असल्यास कुणी अस्थिमज्जा प्रत्यारोपण करत असेल किंवा एखाद्या प्रकारचे रक्त संक्रमण होत असेल तर कार्य अचूकपणे पार पाडण्यासाठी सायबर फिजिकल सिस्टमचा वापर करू शकतात जर मानवी शरीर असेल तर यंत्रणा स्वतः मोठ्या प्रमाणात अचूकतेची काळजी घेते जर एखादा मनुष्य कामगिरी करत असेल तर तो इतके अचूकपणे करू शकणार नाही तर सायबर फिजिकल सिस्टम करू शकेल म्हणून रोबोटिक शस्त्रक्रिया आपण अगोदरच ऐकले असेलच की रोबोटिक शस्त्रक्रिया ही रोबोटिक शस्त्रक्रिया किंवा प्रतिमा निर्देशित शस्त्रक्रियेमुळे मिळविल्या जाणार्या अचूकपणामुळे खूप लोकप्रिय आहे ही अगदी तंतोतंत आणि सगळ्यांना ज्ञात आहे तर डॉक्टर ही शस्त्रक्रिया अगदी अचूकपणे करू शकतात म्हणूनच आरोग्यासाठी अशा प्रकारच्या सायबर भौतिक प्रणाली उपयुक्त ठरू शकतात तर आता आपण इतर प्रकारच्या इंजिनियर्ड सिस्टम जसे की एक्सोस्केलेटन ऑर्थोटिक्स एंटरटेनमेंट रोबोटिक्स उपचारात्मक रोबोटिक्स ब्रेन मशीन इंटरफेस कृत्रिम अवयव इत्यादींविषयी बोलूया तर ही सायबर भौतिक प्रणालीची इतर उदाहरणे आहेत आणि त्यांचा आरोग्यसेवेमध्ये उपयोग आहे ती अनुभूती आणि न्यूरोसाइन्सवर आधारित आहेत तर सायबर भौतिक प्रणाली आणि तिचा वापर वाहकांमधील वाहतूक कार वाहने या डोमेन अनुप्रयोगामध्ये आहेत जे सर्व सायबर भौतिक प्रणाली वापरतात तर रहदारी सिग्नल कॅमेरे आणि ट्रॅफिक कंट्रोल वाहन पायाभूत सुविधा समन्वयित वाहतूक ट्रान्झिट सिग्नल क्यू चेतावणी रुग्णवाहिका वगैरे ट्रॅफिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या वास्तविक वेळ देखरेखीसाठी पायाभूत सुविधा आधारित वाहतूक सायबर फिजिकल सिस्टम असू शकतात तर हे फार महत्वाचे प्राधान्य आधारित प्राधान्य आधारित क्यूईंग प्राधान्य आधारित प्रणाली एकत्रीकरण इत्यादीमध्ये वापर आहे तर सायबर फिजिकल सिस्टमच्या मदतीने वाहतुकीच्या या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले जाऊ शकते वाहन आधारित वाहतूक सायबर फिजिकल सिस्टम जिथे सुरक्षिततेसाठी निकटता शोधली जाते तर आपल्याकडे प्रणाली असलेली वाहने असणे आवश्यक आहे जर एक वाहन दुसऱ्या वाहनाच्या खूप जवळ असल्यास समोर दुसरे वाहन किंवा दुसरे वाहन पाठीमागून येत असल्यास जे त्या वाहनाच्या खूप जवळ असेल तर चेतावणी देईल तर या सर्व गोष्टी म्हणजे रस्त्यावर सायबर फिजिकल सिस्टीम कार्यरत आहेत याची उदाहरणे आहेत त्याचप्रमाणे अन्य अनुप्रयोग डोमेन उर्जा क्षेत्रात स्मार्ट ग्रिडमध्ये आहेत स्मार्ट मीटर ही सायबर फिजिकल सिस्टमची उदाहरणे आहेत स्मार्ट मीटर डिस्ट्रिब्युटेड जनरेशनसह डिमांड साइड मॅनेजमेंट बुद्धिमान सबस्टेशन्ससह स्वयंचलित वितरण स्मार्ट ग्रिडचे विस्तृत क्षेत्र नियंत्रण करू शकतात तर या सर्व गोष्टी स्मार्ट मीटरच्या सहाय्याने केल्या जाऊ शकतात आणि स्मार्ट मीटर ही उर्जा क्षेत्रातील सायबर फिजिकल सिस्टमच्या उपयोगाची चांगली उदाहरणे आहेत स्मार्ट ग्रिड हे स्मार्ट मीटरमधील सायबर फिजिकल सिस्टमचे एक उदाहरण आहे परंतु इतर उदाहरणे देखील आहेत जसे की पीएमयू फेजर मापन युनिट्स डेटा अधिग्रहण युनिट इ स्मार्ट ग्रिडसाठी उर्जा क्षेत्रातील सायबर भौतिक प्रणालीची ही सर्व उदाहरणे आहेत उत्पादन उद्योग सर्व साधारणपणे सायबर फिजिकल सिस्टमचा वापर करतात यापैकी काही वेगवेगळ्या मशीन्स ज्यांबद्दल आपण बोललो त्यात रोबोट असिस्टेड मशीन्स असू शकतात यापैकी काही साध्या मशीन असू शकतात मशीन्स जसे की कार्य शाळेतील लेथ मशीन कार्य शाळेतील मिलिंग मशीन कार्य शाळेतील वेल्डिंग मशीन असू शकतात तर या सर्वांना वेगवेगळ्या सेन्सरसह सुसज्ज केले जाऊ शकते जेणेकरून त्यांचे उत्पादनकार्यक्षमता सुधारेल वेगवेगळे सेन्सर व अॅक्ट्युएटर्स आणि इतर विविध प्रक्रिया वापरून उत्पादन कार्यक्षमता सुधारता येईल हे हुशार केले जाऊ शकतात आणि उत्पादन उद्योगात ही सायबर भौतिक प्रणालीची उदाहरणे असू शकतात स्मार्ट सायबर फिजिकल मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम ही स्मार्ट नियंत्रण इष्टतम स्त्रोत वापर स्मार्ट निदान आणि देखभाल औद्योगिक पर्यावरणाची सुरक्षा यंत्रांची सुरक्षा या यंत्रांच्या आरोग्याचे स्मार्ट मॉनिटरिंग यासारख्या विविध स्मार्ट गोष्टी करू शकतात तर या सर्व गोष्टी सायबर फिजिकल बनविलेल्या मशीन्सशी संबंधित किंवा त्याऐवजी सायबर फिजिकल सिस्टमद्वारे केल्या जाऊ शकतात तर उत्पादन उद्योगात वापरल्या जाणार्या सायबर फिजिकल सिस्टमची ही उदाहरणे आहेत मुळात आपण इंडस्ट्री 4 0 बद्दल बोलत होतो आणि सुरुवातीलाच मी नमूद केले आहे की सायबर फिजिकल सिस्टम सर्वसाधारणपणे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आणि इतर उद्योगांमध्येही झेप घेण्यासाठीइंडस्ट्री 4 0 चे लक्ष्य गाठण्यासाठी अतिशय आकर्षक आहे तर इंडस्ट्री 4 0 च्या दृष्टीने सायबर फिजिकल सिस्टमच्या मदतीने कनेक्टिव्हिटी रूपांतरण सायबर कॉग्निशन आणि कॉन्फिगरेशन ही 5C सी आर्किटेक्चर लक्ष्ये आहेत जी मिळविली जाऊ शकतात हे 5 सी आर्किटेक्चरल पैलू आहेत कनेक्शन तर आपण स्मार्ट कनेक्शनबद्दल बोलत आहोत उद्योगात या वेगवेगळ्या आयओटी डिव्हाइस आयआयओटी उपकरणांकडून अचूक डेटा प्राप्त केला आहे हे सुनिश्चित करण्यासाठी काय करावे तर येथे दोन घटक विचारात घेतले पाहिजे ते म्हणजे अखंड आणि टीथर रहित डेटा मिळविणे आणि योग्य वैशिष्ट्यांसह सेन्सर्सची निवड करणे आम्ही या टर्म रूपांतरणाविषयी बोलत आहोत मशीन डेटाचे रूपांतरण काही अर्थपूर्ण आणि उपयुक्त माहितीमध्ये बनविले जाऊ शकते तर रोगनिदान आणि वेगवेगळ्या घटकांच्या आरोग्य देखरेखीसाठी मशीनचे वेगवेगळे भाग आणि बहु आयामी डेटा संग्रहण आणि डेटा परस्परसंबंध विश्लेषणासाठी डेटा विश्लेषण साधने आणि पद्धती विकसित केल्या जाऊ शकतात तर मुळात या मशीन्स चाणाक्ष बनवल्या जातील त्या आत्म जागरूक केल्या जातील नंतर सायबर घटक येतो आम्ही डेटाच्या विश्लेषणाबद्दल बोलत आहोत ज्याची माहिती देण्यात आली आहे जी काही प्रकारच्या केंद्रावर प्राप्त झाली आहे ज्यामध्ये विविध उच्च अंत वर्कस्टेशन्स सर्व्हर क्लाउड किंवा जे काही असेल तर आपण सर्व्हर घटकाविषयी बोलत आहोत तर प्राप्त केलेला डेटा डेटाचे विश्लेषण करण्यासाठी डेटा माइनिंग करण्यासाठी डेटा संचयित करण्यासाठी आणि नंतर डेटावर चालणार्या विशिष्ट अल्गोरिदमांवर आधारित किंवा डेटा वापरण्यासाठी वापरला जाऊ शकतो त्यानंतर पुढे काय होणार आहे याची जाणीव करुन देणे किंवा त्याच वेळी काही उपयुक्त माहिती मिळविणे तर मुळात हे त्यातील सायबर घटकाद्वारे केले जाते तर आयआयओटी किंवा इंडस्ट्री 4 0 साठी सीपीएसच्या आर्किटेक्चरमधील हे 5सीचे सी आहेत अनुभूती हे आणखी एक आहे मूलभूतपणे सिस्टमचे संपूर्ण ज्ञान घेण्याकरिता वापरकर्त्यांकरिता माहितीचे योग्य सादरीकरण म्हणजे अनुभूती होय तर आम्ही सहयोगात्मक निदान प्राधान्यप्राप्तीसाठी निर्णय घेण्याची प्रक्रिया प्रक्रिया ऑप्टिमायझेशन इत्यादींविषयी बोलत आहोत तर हे सर्व सीपीएस सिस्टममध्ये चित्रात येणार्या अनुभूतीचे वेगवेगळे पैलू आहेत कॉन्फिगरेशन ही अन्य एक गोष्ट आहे जिथे आपण स्वत मशीनद्वारे केलेल्या कारवाईचे निर्धारण करण्यासाठी पर्यवेक्षी नियंत्रणाबद्दल बोलत आहोत उदाहरणांमध्ये लवचीकतेसाठी स्वतःचे कॉन्फिगरेशन भिन्नतेसाठी स्व समायोजन आणि भिन्न गडबडांसाठी स्वतःचे ऑप्टिमायझेशन समाविष्ट आहे हे सर्व स्वत चे गुणधर्म स्वत मशीनद्वारे काही कृती करण्यासाठी पर्यवेक्षी नियंत्रणास मदत करतात ही मशीन्स परिणामी स्व अनुकूलन करणारी असतील तर सायबर भौतिक प्रणालीच्या विकासाची वेगवेगळी आव्हाने आहेत सुरक्षा मजबुती संगणकीय आव्हाने रिअल टाईम एम्बेडेड सिस्टम अॅब्स्ट्रॅक्शन्स सेन्सिंग आणि मोबिलिटीआव्हाने आर्किटेक्चर आणि मॉडेलिंग पडताळणीचे प्रमाणीकरण आणि प्रमाणपत्र आणि या प्रणालींचे शिक्षण आणि प्रशिक्षण यांचा समावेश आहे इंडस्ट्रीज 4 0 च्या तक्रारींचे पालन करण्याच्या दिशेने उद्योगांमध्ये सीपीएसच्या तैनातीसाठी ही सर्व आव्हाने आहेत थोड्याच वेळात आपण पुढील पिढीच्या सेन्सरविषयी चर्चा करणार आहोत तर हे सर्व सेन्सर ज्या बद्दल आपण प्रास्ताविक मॉड्यूलमध्ये बोललो ते सर्व साधे सेन्सर आहेत हे सेन्सर फक्त सेन्स करू शकतात आणि नंतर संवेदनांचा डेटा पुढे पाठवू शकतात तर स्मार्ट सेन्सरप्रमाणेच याचा विचार केला जाऊ शकतो परंतु त्यानंतर जगभरातील पुढच्या पिढीच्या सेन्सर्ससाठी शैक्षणिक प्रयोगशाळेत सेन्सर्सला बुद्धिमान बनवण्याचे काम करत आहेत म्हणूनच हे सेन्सर स्मार्ट सेंसर समजले जातील आणि ते डेटा पाठवतील एवढेच नाही तर या गोष्टी बुद्धिमान बनल्या जातील कारण सेन्सरमध्ये काही लाइटवेट अल्गोरिदम स्वत सेन्सॉरवर कार्य करण्यासाठी चालवले जातील तर हे इंडस्ट्री 4 0 च्या संदर्भात खूप महत्वाचे आहे तर येथे मुळात आपण प्रोसेसर आणि कम्युनिकेशन मॉड्यूलसह सेन्सर्स आणि ऍक्ट्युएटर्सच्या एकत्रिकरणाबद्दल बोलत आहोत मुळात हे पारंपारिक सेन्सर आहेत येथे सेन्सर एक वैकल्पिक घटक आणि सेन्स डेटा वर विशिष्ट प्रक्रियेसाठी एक प्रोसेसर आणि या वेगवेगळ्या सेन्सरला मध्यवर्ती हबवर प्रक्रिया करण्यासाठी काही कम्युनिकेशन विभाग किंवा स्वतः सेन्सर असेल ह्या स्मार्ट सेन्सरना कॅलिब्रेशन कम्युनिकेशन कम्प्युटेशन मल्टी सेन्सिंग कॉस्ट इन्सप्रूव्हमेंट्स सारखी काही विशिष्ट कार्येदेखील करावी लागतील तर स्मार्ट सेन्सरची ही काही वैशिष्ट्ये आहेत परंतु या स्मार्ट सेन्सरला काही कडक मर्यादा देखील आहेत त्यांच्यामध्ये पूर्वनिर्धारित एम्बेडेड फंक्शन्स आहेत जी विशिष्ट सानुकूलित परिस्थितीसाठी वापरली जाऊ शकत नाहीत तर आपल्याला विशिष्ट आवश्यकतांच्या आधारावर त्यास सानुकूलित करावे लागेल आणि यामुळे वास्तविक जीवनातील परिस्थितींमध्ये त्याचा उपयोग करणे अवघड होते अरुंद अनुप्रयोग स्पेक्ट्रम ही सेन्सरची दुसरी मर्यादा आहे सेन्सर डेटा एकत्रित करणे शक्य नाही किंवा मर्यादितपणे शक्य आहे या स्मार्ट सेन्सरसाठी सेन्सर कॅलिब्रेशनसाठी बाह्य प्रोसेसर आवश्यक आहे आणि ते अगदी बेसिक लाइटवेट कम्युनिकेशन प्रोटोकॉलचे समर्थन करतात तर स्मार्ट सेन्सरच्या या सर्व वेगवेगळ्या मर्यादांवर मात करण्यासाठी पुढच्या पिढीतील बुद्धिमान सेन्सर प्रस्तावित केले आहेत ते कार्यरत आहेत आणि या बुद्धिमान सेन्सरची ही वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत तर हे बुद्धिमान सेन्सर संवेदनशील डेटावर प्रक्रिया करण्यास आणि डेटावर प्रक्रिया करून पूर्वनिर्धारित कार्ये करण्यास सक्षम आहेत तसेच ते सक्षम नसलेल्या स्मार्ट सेन्सरच्या विपरीत एम्बेडेड अल्गोरिदम सानुकूलित करण्यास सक्षम आहेत ते बाह्य सेन्सर आणि डिव्हाइस व्यवस्थापित करण्यास आणि नियंत्रित करण्यास सक्षम आहेत त्यामध्ये सेन्सर मायक्रोकंट्रोलर युनिट फ्लॅश रॅम रॉम मेमरी युनिट आणि वेगवेगळे सेन्सर एप्लीकेशन्स चालविण्यासाठी व्यासपीठ आहे कमी डेटा कम्युनिकेशन कमी वीज वापर कमी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वेळ सेन्सरची सुसंगतता सतत अंशांकन होण्याची शक्यता आणि सेन्सर्सचे निरीक्षण या दृष्टीने या बुद्धिमान सेन्सरचे वेगवेगळे फायदे आहेत या बुद्धिमान सेन्सरचे हे वेगवेगळे फायदे आहेत आणि म्हणूनच हे अतिशय आकर्षक आहेत तर स्मार्ट सेन्सर स्मार्ट सेन्सरसारखा कसा दिसेल हे त्याचे उदाहरण आहे म्हणून आपण येथे पाहू शकता की येथे डिजिटल इंटरफेस आहे आणि एम्बेड केलेली वैशिष्ट्ये सिग्नल कंडिशनिंग सर्किट आहेत त्यानंतर आपल्याकडे एडीसी एनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आणि सेन्सर किंवा एमईएम आहे जे प्रत्यक्षात सामग्री वातावरण किंवा जे काही सेन्स करायचे आहे ते सेन्स करतात तर दुसरीकडे बुद्धिमान सेन्सरमध्ये या सर्व गोष्टी व्यतिरिक्त स्मार्ट सेन्सरमध्ये जे काही आहे ते आहेच परंतु प्रक्रिया आणि मोजणीचे घटक देखील आहेत तर आपल्याकडे ही रॅम रॉम मायक्रोकंट्रोलर फ्लॅश वगैरे आहे हे सर्व मूलभूतपणे या स्मार्ट सेन्सर्समध्ये हे घटक असल्यामुळे बुद्धिमान बनवतात तर हे बुद्धिमान सेन्सर पुढच्या पिढीतील सेन्सर्सचे वेगवेगळे अनुप्रयोग आहेत कारखान्यांमध्ये स्वयंचलित असेंब्ली स्मार्ट फॅब्रिक आणि इंटेलिजेंट टेक्सटाईल प्रगत ड्रायव्हिंग सहाय्य प्रणाली मशीन बुद्धिमत्ता वापरुन फॉल्ट डिटेक्शन आणि अंदाज नॉन आक्रमक बायोमेकॅनिकल अॅनालिसिस रासायनिक घटक विश्लेषण स्त्रोत लाइफसायकल व्यवस्थापन या पुढील पिढीचे बुद्धिमान सेन्सर चे हे काही वेगवेगळे अनुप्रयोग आहेत तर या बुद्धिमान पुढच्या पिढीच्या सेन्सरच्या निर्मितीमध्ये वेगवेगळी डिझाइन आव्हाने आहेत हार्डवेअरच्या वेगवेगळ्या समस्या आहेत हे सेन्सर नोड्स ते स्वत आधीपासूनच शक्तीच्या बाबतीत मर्यादित आहेत त्यांच्याकडे खूप जास्त प्रतिसाद वेळ आहे आणि सिंक्रोनाइझेशनचे मुद्दे आहेत ऑपरेशनच्या मर्यादित बँडविड्थचे प्रश्न आहेत सुरक्षिततेचे प्रश्न देखील आहेत आणि इतर सॉफ्टवेयर इश्यूसारखे मुद्दे आहेत विविध अनुप्रयोगांचे पालन करण्यासाठी सॉफ्टवेअर विभाजन आणि त्यांच्यामधील विविध प्रोसेसरचे मुद्दे आहेत म्हणून हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या संदर्भात ही सर्व वेगवेगळी डिझाइन आव्हाने आहेत तर यासह आपण सायबर भौतिक प्रणाली आणि पुढच्या पिढीतील बुद्धिमान सेन्सर त्यांच्यावरील चर्चा समाप्त करू म्हणूनच सायबर फिजिकल सिस्टीमविषयी आणि हुशार सेन्सरच्या वापराबद्दलची ही थोडक्यात माहिती आहे आपण आपल्या उद्योगा मध्ये इंडस्ट्री 4 0 च्या अपेक्षांचे अनुपालन करणे आवश्यक असल्यास पुढील वर्षांमध्ये आपण कसे पुढे जाल याबद्दलच्या समजुतीसह आपल्याला सुसज्ज करते तर सायबर फिजिकल सिस्टम आणि आयआयओटी एकमेकांशी जोडलेले आहेत म्हणूनच आपण या सायबर फिजिकल सिस्टीमचा वापर करू इच्छितो वेगवेगळ्या वस्तूंच्या स्वरूपात या सायबर भौतिक प्रणालींचे अमूर्तकरण ऑब्जेक्ट्स म्हणजे आपण भौतिक वस्तूंबद्दल नव्हे तर व्हर्च्युअल ऑब्जेक्ट्सबद्दल बोलत आहोत तर भौतिक जगातील संबंधित भौतिक वस्तूंची ही वेगवेगळी भौतिक किंवा आभासी उदाहरणे एकत्रित केली जाऊ शकतात उद्योग चतुर बनविण्यासाठी प्रक्रिया विश्लेषणासाठी डेटा दुसर्या टोकाला प्राप्त होईल म्हणून आम्ही हळूहळू वस्तूंचे औद्योगिक इंटरनेट तयार करण्याच्या दिशेने झेप घेत आहोत आणि सीपीएसचा वापर करून आयओओटीच्या औद्योगिक इंटरनेटमध्ये आपण नंतर अधिक तपशीलवार चर्चा करणार आहोत तर हे काही यापैकी संदर्भ आहेत आणि आपल्याला स्वारस्य असल्यास आपण या संदर्भांमधून पुढील तपशील पाहू शकता सायबर फिजिकल सिस्टमच्या इतर विविध समस्या कोणत्या आहेत आणि पुढील पिढीचे सेन्सर कसे विकसित केले जाऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी हे संदर्भ पाहू शकता आपल्याला हे पुढील पिढी चे सेन्सर्स विकसित करायचे असल्यास याचा उपयोग होईल तर या विविध संकल्पना जाणून घेणे आवश्यक आहेत जर तुम्हाला स्वतला एक सायबर भौतिक प्रणाली विकसित करायची असेल किंवा पुढील पिढीचा एक बुद्धिमान सेन्सर विकसित करायचा असेल तर तो एक पूर्णपणे वेगळा बॉलगेम आहे म्हणूनच आपणास पारंगत केले जाणे आवश्यक आहे असे अनेक संशोधक आहेत जे अनेक वर्षे एकत्रितपणे सेन्सर आणि बुद्धिमान सेन्सर तयार करण्यासाठी व्यतीत करतात जे हे बुद्धिमान सेन्सर तयार करण्यासाठी आणखी अधिक प्रयत्न करतील तर अर्थातच ती अगदी वेगळी बॉलगेम आहे परंतु येथे आपल्याकडे सीपीएस पुढच्या पिढीतील सेन्सर आणि या प्रकारच्या इंडस्ट्री 4 0 च्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या या विविध संकल्पनांचा नुकताच एक्सपोजर मिळत आहे